प्रोफेसर बाला नमस्कार प्रोफेसर अश्विन बाळा तू काय करत आहेस सद्यस्थितीमध्ये तर तु हा अभ्यासक्रम शिकवायला हवा होतास प्रोफेसर बाला अभ्यासक्रम डिझाईन थिंकींग प्रोफेसर अश्विन होय नक्कीच डिझाईन थिंकिंग हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी तर आपण इथे आलो आहोत तू नक्की काय करत आहेस प्रोफेसर बाला तुला माहित आहे मी हा खेळ खेळत आहे जेणेकरून ही मुले जि इथे दीर्घकाळापासून यंत्रासोबत खेळत आहेत त्यांना सहानुभूती मिळू शकेल मी त्यांच्यासोबत खेळून त्यांना सहानुभूती देण्याचा प्रयत्न करत आहे प्रोफेसर अश्विन ठीक म्हणजे तुम्ही डिझाईन थिंकिंग या तंत्रज्ञानाचा वापर करून लहान मुलांसाठी एक खेळ बनवत आहात तर खूप छान बाला सर्वप्रथम तू तुझ्या खेळात सहभागी असणाऱ्या सर्व संभाव्य वापरकर्त्यांच्या सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे आणि हे खूप छान आहे की त्यांच्या खेळात सहभागी होऊन परिणामांचा अभ्यास करत आहे परंतु सहानुभूती ही फक्त पहिली पायरी आहे प्रोफेसर बाला हो प्रोफेसर अश्विन बरोबर आहे खेळ खेळण्या व्यतिरिक्त आपण काय केले पाहिजे जसे की वापरकर्त्यांना खरोखर कसे वाटते हे पाहणे आणि यापैकी काही मुलांचे निरीक्षण करणे त्यापैकी काहीशी बोलणे ठीक त्यांना चांगले जाणून घेणे त्यांना समजून घेऊन त्यांच्या भावनांचा आदर करणे अशाप्रकारे आपण प्रत्यक्षात डिझाईन थिंकिंगचा पहिला टप्पा पूर्ण करतो की जो सहानुभूती दाखवणे संदर्भात आहे प्रोफेसर बाला ठीक आहे मी ते करेल पुढे काय पहिली पायरी ही सहानुभूती दाखवण्या संदर्भात होती होती व मी ती व्यवस्थितपणे पार पडली दुसरी पायरी ही त्यांच्याशी बोलणे होय प्रोफेसर अश्विन नक्कीच मला खात्री आहे हे सर्व करताना तुम्हाला नक्कीच आनंद मिळाला आहे प्रोफेसर बाला होय खरच खूप आनंद झाला प्रोफेसर अश्विन खूप सारा आनंद प्रोफेसर बाला खरोखर आपण काय म्हणत आहात हे देखील खूप मजेदार आहे प्रोफेसर अश्विन होय तर मग मला क्रमवारी लावू दे त्यांना एका सेकंदासाठी तुमच्यापासून दूर नेऊ जेणेकरून तुम्हाला जास्त आनंद मिळणार नाही परंतु गोष्ट अशी आहे की तुम्ही हा खेळ खेळत असताना त्यात जास्त रममान होता वास्तवाचं भान ठेवून खेळाल बरोबर एका विशिष्ट वेळेला खेळ कशा प्रकारचे असतात हे समजल्यानंतर आणि तुम्ही जाऊन लोकांशी बोलल्यानंतर तुम्हाला खरोखर पुढच्या टप्प्यात जाण्याची आवश्यकता आहे का हे कळेल पुढच्या टप्प्यातील डिझाइन थिंकींग काय आहे हे तुम्हाला माहित आहे का प्रोफेसर बाला असे दिसते कि ते आपणास विश्लेषण पूर्वक सांगताहेत प्रोफेसर अश्विन नक्कीच तुम्हाला निरीक्षण करण्याची आवश्यकता आहे आणि तुम्हाला तुमची निरीक्षणे घ्यावी लागतील या मुलांना काय खेळायला मदत करते यासारख्या गोष्टी खरोखर समजून घेण्यासाठी त्यांचे विश्लेषण केले पाहिजे बरेच तास या प्रकारचे खेळ मुले कशामुळे खेळतात ते खरोखर काय आहे की जे त्यांना खेळ खेळण्यास काय प्रवृत्त करते काय त्यांना जास्तीत जास्त आनंद मिळवून देते बरोबर म्हणून आपण खरोखर विचार केला पाहिजे आपण काय पहात आहात बरोबर म्हणून जास्त वेळ खेळण्याच्या आहारी जाता कामा नये जे मी पाहतो की त्या स्क्रीनवर तुमच्याकडे असलेल्या स्कोअरच्या आधारे तुम्ही बरेच चांगले आहात ठीक आहे ते त्या गेमवरील माझ्या सर्वोच्च स्कोअर पेक्षा तुमचा स्कोर थोडा जास्त आहे मी तुम्हाला या खेळामध्ये पराभूत करणार आहे तर आता दुसरे चरण हे विश्लेषण करण्यासंदर्भात आहे आपण विश्लेषण हा टप्पा पूर्ण केल्यावर आपण काय कराल असा आपण विचार करता प्रोफेसर बाला मला खात्री आहे की आपण कोणत्यातरी अडचणीत येऊ माझे मूल मला खेळू देणार नाही प्रोफेसर अश्विन नक्कीच आणि म्हणूनच तुम्हाला हे खेळ खेळण्यास अनुमति आहे का प्रोफेसर बाला नाही कृपया माझ्या मुलाला सांगू नका की मी त्याचा खेळ खेळलो आहे प्रोफेसर अश्विन विचार करा की तुम्ही बर्याच संकटांत अडकणार आहात प्रोफेसर बाला होय होय प्रोफेसर अश्विन पण असं असलं तरी तुम्ही विश्लेषण केल्यावर ठीक आहे तुम्हाला सर्जनशील टप्प्यात उतरायचं आहे आम्हाला खरंच काहीतरी विकसित करायला लागलं पाहिजे काय होतं ते तुम्ही पाहिलं आहे की काही प्रमाणात का होईना पण तुम्ही त्यांच्या भावनांचा वेध घेतलेला आहे आपण विश्लेषित केलेल्या गोष्टींद्वारे आपण विचार केला आहे आणि मग आपल्या हाती काही तरी लागले आहे ते मूर्त शारीरिक किंवा या डिजिटल जगात काहीतरी असू शकते परंतु आपल्याला काही मार्गांनी समाधान मानावे लागेल जे आपणास योग्य वाटतील समस्या ठीक आहे त्या नंतर आपण काय करता असे आपल्याला वाटते ठीक आहे आपण त्यांना काही तरी मार्ग दाखवणार आहात पम प्रम पम म्हणा जे मी केले आहे आणि मग काय तुम्ही निघून जा प्रोफेसर बाला हं ते योग्य वाटत नाही कदाचित त्यांना ते आवडते की नाही याची चाचणी घेण्यासाठी मला काहीतरी करावे लागेल प्रोफेसर अश्विन अगदी बरोबर म्हणून तुम्हाला त्या मुलांकडे जावे लागेल ज्या मुलांसाठी तुम्ही हा खेळ बनवला आहे आणि ते प्रत्यक्षात खेळत असताना त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत याचे निरीक्षण करावे लागेल आपण कदाचित भाग्यवान असाल कदाचित तुम्ही एखादा आश्चर्यकारक खेळ डिझाइन केला असेल आणि त्यांनी तो तासन्तास खेळला असेल आणि कदाचित त्यांनी आपल्या उच्च स्कोर मोडला असेल आणि त्या सर्वांना पराभूत केले असेल परंतु हे देखील कदाचित तुम्हाला माहित असेल की आपल्याला त्या वस्तुस्थितीवर काही चांगला प्रतिसाद मिळेल जसे की कदाचित ग्राफिक्स संदर्भात त्यांची जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे ते नसणे कदाचित त्यांच्यासाठी हे थोडेसे वेगवान आहे आणि आवश्यकतेप्रमाणे म्हणूनच आपल्याला या नवीन माहितीसह पुन्हा ड्रॉईंग बोर्डकडे परत यावे लागेल प्रोफेसर बाला आणि मी तो पुन्हा एकदा खेळतो प्रोफेसर अश्विन नाही अद्याप बरोबर नाही तुम्ही यास पुन्हा एकदा डिझाइन केले हे पुन्हा एकदा तुम्हाला समजून घ्यावे लागेल आपण परत जा पुनरावृत्ती करा तुम्ही जे ऐकले आहे त्याचे विश्लेषण करा आपण तयार केलेला गेमचा प्रारंभिक नमुन्यात बदल करा आपण परत जा प्रोफेसर बाला तर हे फक्त एकदाच नव्हे तर बर्याच वेळा करावे लागेल प्रोफेसर अश्विन बर्याच वेळा तुम्ही जितक्या वेळा कराल तितकेच ते वेगवान व अचूक असेल प्रोफेसर बाला खेळासारखे आहे सतत करत रहा प्रोफेसर अश्विन अगदी तंतोतंत म्हणून डिझाईन थिंकिंग आपण योग्य प्रकारे केली तर ती एका खेळासारखी असू शकेल हे खूप मजेदार असू शकते परंतु मूलभूतपणे ही प्रक्रिया चार टप्प्या तून जाते प्रोफेसर अश्विन तेथे समानुभूती देणारा टप्पा व विश्लेषणाचा टप्पा आहे प्रोसेसर बाला विश्लेषण प्रोफेसर अश्विन ती निराकरणाची पायरी आहे प्रोफेसर बाला निराकरण प्रोफेसर अश्विन आणि मग चाचणीचा टप्पा आहे प्रोफेसर बाला चाचणी प्रोफेसर अश्विन जोपर्यंत लोकांना काय आवडतं याचा शोध तुला लागत नाही तोपर्यंत तू तुझे प्रयत्न चालू ठेव अशा परिस्थितीमध्ये जर तुला याचा शोध लागला की लोकांना काय आवडते तेव्हा तुम्ही तुमचा खेळ लाखो लोकांना विकू शकाल व अब्जाधीश होऊ शकाल व त्या सर्व गोष्टी मिळवू शकाल ज्या तुम्हाला पाहिजेत प्रोफेसर बाला आणि खेळ खेळा प्रोफेसर अश्विन आणि खेळ खेळा म्हणजे तुम्हाला तुमचा केक घेता येईल आणि तो तुम्ही खाऊ शकता बरोबर बाला मला पंतप्रधानांची भेट घ्यावयाची आहे मला थोडा उशीर झाला आहे त्यामुळे आता मला निघावे लागेल प्रोफेसर बाला खूप छान प्रोफेसर अश्विन मी लवकरच काही आठवड्यांत परत येईल सांगायचे झाले तर आठ आठवडे आणि त्यावेळेपर्यंत मी अशी अपेक्षा करतो की आपल्याकडे या डिझाइन थिंकींग या अभ्यासक्रमाचे सर्व धडे असतील बरोबर म्हणून लक्षात ठेवा मी तुम्हाला आठ आठवड्यांची मुदत देत आहे आणि मी परत येईपर्यंत ते अधिक चांगले होईल याकडे लक्ष ठेवा बाला आठ आठवडे अश्विन नाही होय अरे होय मी हे रेकॉर्ड करेन काळजी करू नको प्रोफेसर अश्विन ठीक आहे लक्षात ठेवा आठ आठवडे प्रोफेसर बालाठीक आहे